तर शेवटच्या व्याख्यानात आम्ही टेस्टिबिलिटी तंत्राच्या डिझाइनबद्दल बोललो म्हणून एक आम्ही या स्कॅन मार्गकडे पाहिले आताच्या लेक्चरमध्ये आपण या संदर्भातील काही मानकीकरणाच्या प्रयत्नांकडे पहात आहोत पहा स्कॅन मार्ग ही एक संकल्पना आहे परंतु विविध उत्पादन वेगवेगळ्या मार्गांनी स्कॅन मार्ग लागू करू शकते आता कल्पना करा अ मी एक सिस्टीम इंटिग्रेटर किंवा एसेम्ब्लर आहे अशी परिस्थिती मी आईची निर्मिती केली आहे ज्या बोर्डवर मी लिहिले आहे ते 10 भिन्न आयसीज बनवू शकतात जे उत्पादित केले जाऊ शकतात वेगवेगळ्या कंपन्या आता एकदा मी चिप्स आय मध्ये टाकल्या की आता माझा त्रास सुरू होतो कसे मी माझ्या बोर्डची परीक्षा घेतो यापैकी प्रत्येक चीप व्हीएलएसआय चीप असतात ज्यात कोट्यावधी ट्रान्झिस्टर जटिल असतात मग एकदा मुद्रित सर्किट बोर्डवर चिप सोल्डर केल्यावर मी त्याची चाचणी कशी करावी तेथे समाधान असणे आहे आणि पुन्हा कंपन्या आपापसात काही मान्य केल्याशिवाय मानके हे करणे फार अवघड आहे व्यवहार्य मार्गाने येणे जवळजवळ अशक्य आहे हे आता सुदैवाने असे मानक अस्तित्त्वात आहेत ज्याला बाऊंड्री स्कॅन मानक म्हणतात या व्याख्यानात थोडक्यात पहात आहोत म्हणून मी बोलत असलेल्या मानकांपैकी हे एक आहे तर तुम्हाला माहिती आहे कसे उत्पादित चिपची चाचणी केली जाऊ शकते आम्ही अनेक पद्धती पाहिल्या चाचणी निर्मिती डफ्ट आणि वगैरे मी म्हटल्याप्रमाणे भिन्न उत्पादन चाचणीसाठी भिन्न पद्धती वापरु शकतात तर तेथे कोणतेही मानकीकरण नाही किंवा मानकीकरण नव्हते तर जेव्हा अनेक चीप असतात एका बोर्डवर एकत्र केले म्हणून मी स्वतंत्र चिप्स कशी चालू ठेवत आहे ते तपासू तर जे केले गेले ते असे की तेथे एक संयुक्त गट आहे ज्यात संयुक्त चाचणी कृती गट म्हणतात जेटीएटी हा त्याचा एक छोटा फॉर्म आहे जो बनला होता ज्यामध्ये अनेकांचा समावेश होता अग्रगण्य सेमी कंडक्टर उत्पादक आणि शैक्षणिक आणि शेवटी एक मानक म्हणतात आयईईई 1149 1 ज्यास कधीकधी बाउंड्री स्कॅन मानक देखील म्हटले जाते जे उदयास आले आता हे इतके लोकप्रिय झाले की आजकाल बहुतेक लोकांनी त्यांना JTAG म्हणून संबोधले मानक JTAG पोर्ट JTAG मानक जे एक संज्ञा आहे जे बरेच लोक वापरत आहेत आज डिझाइनर आणि वापरकर्ते हे इतके लोकप्रिय झाले आहे तर या सीमा स्कॅन तंत्राची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत येथे आम्ही अर्ज करतो काही प्रकारच्या सूचनांसारख्या चाचण्या जसे की मी तुम्हाला एकूणच संभाव्यता दर्शवितो माझ्यासारखे माझ्याकडे एक छापील सर्किट बोर्ड आहे तर तेथे बर्याच चीप फळीवर आहेत समजू की तेथे बर्याच चिप्स आहेत आणि बोर्डच्या काठावर माझ्याकडे एक प्रकारचा ए कनेक्टर ज्याद्वारे मी काही सिग्नल खाऊ शकतो आता माझा प्रश्न हा आहे की मी वैयक्तिक चिप्सची चाचणी कशी करू शकतो परंतु कल्पना अशी आहे हे तर आम्ही निर्मात्यांना सांगतो की जेव्हा आपण चिप तयार करता तेव्हा आपण देखील काहीतरी तयार करा याला म्हणतात ज्याला एखादा आवरण म्हणतात मी फक्त त्याबद्दल बोलतो ते लवकरच तर मी या सर्किटरी च्या आसपास काहीतरी वेगळे तयार करतो चिप म्हणून एकदा मी हे केल्यावर माझा फायदा हा आहे की मी या चिप्स चाचणीसाठी एकत्र जोडू शकतो ही दिशा आहे असे म्हणू इतर संकेत देखील असू शकतात मी दर्शवित आहे फक्त एक संकेत आता मी कसं चाचणी करू प्रथम मी बाहेरून सांगावे की कसली परीक्षा आहे मला असे करायचे आहे जे टेस्ट इंस्ट्रक्शन नावाच्या गोष्टी वापरून केले जाते हे मी आहे असे आहे या रॅपरमध्ये मी अगदी सोपा प्रोसेसर घेतो जिथे मी अनुक्रमे आहार घेतो सूचना ही रॅपर कोणत्या प्रकारची सूचना आहे हे डीकोड करीत आहे आणि ती घेत योग्य क्रिया आहे आता मी हे चिन्हित बॉक्स दर्शविले आहेत ते आयईईई 1149 1 आवरण आहेत आता हे रॅपर चाचणी संप्रेषणाच्या दृष्टीने आंतर ऑपरेटिंगला परवानगी देते ते चाचणी घेऊ शकतात मी पहिल्या सूचना चिपला देत आहे आमच्याकडे ही चिप आढळली आहे की ही सूचना चांगली आहे ते यासाठी नाही तर पुढच्यासाठी आहे तर हे फक्त बायपास करेल किंवा पुढील चिपकडे अग्रेषित करेल हे पुन्हा यासाठी तपासेल की हे यासाठी नाही तर ते बायपास करेल किंवा पुढील चिपकडे अग्रेषित करेल जसे की ते ठीक आहे तर हे मानक चाचणी सूचना आणि डेटा अनुक्रमे दिले जाऊ देते बोर्डवरील विशिष्ट चिपमध्ये आउटपुट किंवा चाचणी वाचण्यास देखील अनुमती परिणाम देते काही चिप्समध्ये कदाचित बीआयएसटी किंवा स्वत ची चाचणी यंत्रणा अंगभूत असू शकते आपण नंतर आतून चर्चा करू याचा अर्थ चिप स्वत ची चाचणी करू शकते जे देखील अर्थ असू शकते एक सूचना म्हणून समाविष्ट आणि हे प्रमाण श्रेणीबद्ध आहे तर आपण येथे कार्य करू शकता चिप लेव्हल पीसीबी लेव्हल आणि सिस्टीम लेव्हल जिथे तेथे अनेक प्रकार आहेत बोर्ड जोडलेले आहेत एका बोर्डसाठी सिरीयल आउटपुट पुढील बोर्डच्या सिरीयल आउटपुटमध्ये जाऊ शकते आपण हे बदलू शकता हे एक श्रेणीबद्ध श्रेणी आहे केवळ चीपसाठीच नाही एक बोर्ड एका चिपवर आपण हे करू शकता एका बोर्डवर एकाधिक चिप्स आपण हे करू शकता एकाधिक बोर्ड देखील आपण हे करू शकता तर येथे आपण केवळ चिप्सच नव्हे तर आतमध्ये असलेल्या सर्किटरीची देखील चाचणी घेता याचा अर्थ असा की आपण परस्पर संबंधांची चाचणी घेऊ शकता कारण जेव्हा आपल्याकडे ए वर अनेक चीप बोर्ड असतात केवळ चिप्सची शुद्धताच नाही तर इंटरकनेक्सेस देखील आहेत की नाही बरोबर येथे ब्रेक किंवा शॉर्ट सर्किट आहे या प्रकारच्या गोष्टींची योग्य चाचणी देखील घ्यावी लागते तर JTAG या सर्व गोष्टी करण्यास अनुमती देते म्हणून मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक चिप किंवा घटकांसाठी चाचणी रॅपर असणे ही मूलभूत कल्पना आहे आता उत्पादित आहे खरं तर ईडीए साधने वापरुन आपण चिप्स डिझाइन केली त्या त्यांच्याकडे आहेत एक सूचना एकच सूचना आणि आवरण तयार करण्यासाठी सूचना एकदा आपण डिझाइन पूर्ण केले की आपण सिंगल वापरुन त्यासह रॅपर तयार करू शकता तर रॅपर आपोआप तयार होईल आणि संबंधित नेटलिस्ट केले आहे हे कसे केले जाते ते दर्शविते जेणेकरून चाचणी रॅपरशी संबंधित प्रत्येक इनपुट किंवा आउटपुट पिन आपल्याकडे बाउंड्री स्कॅन सेल नावाचे काहीतरी आहे आता मध्ये याव्यतिरिक्त आपण काही नोंदणी करू शकता आणि इंटरफेसिंगच्या चाचणीसाठी काही अतिरिक्त पिन रॅपरसह काही अनुक्रमांक इनपुट अनुक्रमांक चाचणी नियंत्रणासारखे काहीतरी आणि काही चाचणी सूचना आहेत ज्यात मी म्हटल्याप्रमाणे जे सीरियल देखील दिले जातात तेथे एक आहे विशिष्ट सूचना ज्यामध्ये आपण सूचना फीड करू शकता आता ही आकृती चाचणी रॅपर कशी दिसेल हे दर्शविते आपल्याला मध्यभागी ही निळा आयत दिसेल हे माझे वास्तविक सर्किट आहे जे आपण तेथे चिपमध्ये असावे असे मानले जाते तर या सर्व गोष्टीशिवाय ही माझी संपूर्ण चिप असेल परंतु आता मी बरेच इतर ठेवले आहेत गोष्टी देखील तर मी काय केले या छोट्या आयताकृती बॉक्स येथे म्हणतात सीमा स्कॅन सेल म्हणून मी असा एक सेल ठेवला आहे इनपुट किंवा आउटपुट पिन आता आपण पाहू शकता त्याप्रमाणे प्रत्येक सीमा स्कॅन सेल 4 आहेत जोडणी खालून वरुन डावी व उजवीकडून एक म्हणून ते एका विशिष्ट मार्गाने जोडलेले आहेत जेव्हा सिग्नल येतो तेव्हा चिपच्या बाह्य पिनमधून सिग्नल यावर पाठविला जाऊ शकतो डावीकडून उजवीकडे कनेक्शन अंतर्गत आंतरिक तर्क परंतु कधीकधी जेव्हा आपल्याला काहीतरी चाचणी घ्यायची असते आपण त्यांना शिफ्ट रजिस्टर मोड म्हणून कॉन्फिगर करू शकता येथून आपण शिफ्ट करू शकता या डेटा मार्गाच्या बाजूने आपण पुन्हा अनुक्रमे आपण डेटा पाठवू शकता हा चाचणी डेटा किंवा टीडीओ टीडीआय चाचणी डेटा म्हणजे चाचणी डेटा होय आता तेथे व्यतिरिक्त काही आहेत काही सूचना रजिस्टर सारख्या काही नोंदी ज्या चाचणी सूचना ठेवू शकतात ते लोड केले जात आहे तेथे एक बायपास रजिस्टर आहे जे आपल्याला ही चिप वगळण्यास आणि पुढील चिपवर जाण्यास मदत करू शकते जर आवश्यक आणि इतर संकीर्ण रजिस्टर मल्टिप्लेक्सर्स आणि कनेक्शन असू शकतात आणि हे विशेष सिग्नल त्यापैकी 5 दर्शविले आहेत एका मार्क स्टारचा अर्थ असा पर्यायी आहे परंतु इतर 4 अनिवार्य संकेत ते टॅप नावाच्या गोष्टीद्वारे नियंत्रित केले जातात नियंत्रक टॅप म्हणजे चाचणी प्रवेश पोर्ट हे संकेत चाचणी प्रवेश पोर्ट स्थापन करतात मी पुन्हा एकदा दर्शविल्या नंतर आपण या चित्रात परत आल्यास येथे लाईक करा तर मी येथे असे म्हटले आहे पीसीबीच्या काठावर मी काही सिग्नल पाठवित आहे तर खरं तर ही परीक्षा असेल पोर्ट सिग्नलमध्ये प्रवेश करा तर मला येथून ठीक 4 किंवा 5 सिग्नल आवश्यक आहेत तर हे असे आहे आवरण कार्य करते म्हणून एकदा आपण चिप बनविल्यास चिपसाठी हा सर्किट आपण आज्ञा द्या उर्वरित उर्वरित भाग स्वयंचलितपणे त्यासह आणि आपला संपूर्ण समाकलित केला जाऊ शकतो चिप जी आता 1149 1 तक्रार असल्याचे म्हटले जाते ते तयार होऊ शकते मी म्हटल्याप्रमाणे रॅपरची सामग्री आता एक चाचणी प्रवेश पोर्ट असे म्हणतात 5 नियंत्रण सिग्नल तिथे आहेत त्यापैकी एक पर्यायी आहे यामध्ये चाचणी डेटा थोडासा तत्सम आहे हे एका स्कॅन चेन पद्धतीत स्कॅन करा चाचणी डेटा स्कॅन आउट करण्यासारखेच आहे चाचणी मोड चाचणी नियंत्रण आणि चाचणी ब्लॉकसारखेच एक निवडा तर तुम्ही पाहता त्या संकल्पना कोणत्या आहेत येथे वापरल्या जाणार्या या स्कॅन पथ संकल्पनेशी अगदी साम्य आहे जी आम्ही आधी पाहिली होती आणि हे टॅप कंट्रोलर पुन्हा परिमित राज्य मशीनचा अनुक्रमिक सर्किट आहे आणि तेथे 16 राज्ये आहेत प्रत्यक्षात मी तपशील मध्ये जात नाही तर असे बरेच जटिल नियंत्रक सोपा नाही आता विशेष रेजिस्टरमध्ये हे 3 रजिस्टर अनिवार्य आहेत आपल्याकडे असणे आवश्यक आहे इनपुट आणि आउटपुट पिनच्या बाजूने सीमा स्कॅन नोंदवते आपल्याकडे बायपास असणे आवश्यक आहे आपण चिप वगळू इच्छित असल्यास नोंदवा आपल्याकडे संग्रहित करण्यासाठी सूचना रजिस्टर असणे आवश्यक आहे आता याव्यतिरिक्त आपल्याकडे काही इतर रजिस्टर देखील असू शकतात जे डिझाइनसाठी अतिशय विशिष्ट आहेत जसे की आपण एखादे डिव्हाइस वापरू शकता जेथे आपण डिव्हाइसची कल्पना संग्रहित करू शकता जेणेकरून बाहेरून आपण कल्पना वाचू शकता आणि ते कोणत्या डिव्हाइसचे आहे याची ओळख तपासू शकता त्याचप्रमाणे काही नोंदीही अशा आहेत ज्या डिझाइन डिझाइन विशिष्ट असतात फक्त मी तुम्हाला या संदर्भात सांगतो की तुमच्यापैकी जे एफपीजीए बोर्डांशी परिचित आहेत आणि एफपीजीए किट्स तर तुम्ही पाहिले असेल की तुम्ही ज्या प्रकारे एफपीजीएवर प्रोग्रामिंग करता एक डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वरून सामान्यत किट तुम्ही एक पोर्ट कनेक्ट करता ज्यास JTAG पोर्ट म्हणतात आता JTAG आणि हा JTAG समान आहे तो JTAG पोर्ट प्रामुख्याने चाचणीसाठी वापरला गेला परंतु आता त्याच दिवशी एफपीजीएसाठी कॉन्फिगरेशन डेटा डाउनलोड करण्यासाठी तोच बंदर वापरला जातो चिपच्या आत शिफ्ट झाल्यामुळे टीडीआय टीडीआय इनपुटद्वारे इनपुट अनुक्रमांक तर त्याच पोर्टचा उपयोग इतर काही हेतूंसाठी देखील केला जातो तर मूळ ऑपरेशन म्हणजे आम्ही सूचना नोंदणी क्रमवारीत फीड अनुक्रमे निवडलेली चाचणी सर्किटरी होईल दिले गेलेल्या सूचनानुसार त्यानुसार कॉन्फिगर केले तर मल्टिप्लेक्स नियंत्रणे निवडली जातील इत्यादी तर जे काही हेतू आहे ते अंमलात आले आणि पूर्ण झाल्यानंतर चाचणी निकाल टीडीओ पिनद्वारे बाहेर हलविला जाईल आणि हे केले जात असताना नवीन चाचणी डेटा टीडीआय वर स्थानांतरित केला जाऊ शकतो जसे स्कॅन आउट आणि येथे स्कॅन इन समान गोष्टी समान स्कॅन मार्ग पद्धतीमध्ये लॅप झाला आता बाउंड्री स्कॅन बाऊंडरी स्कॅन सेल असे दिसते तर पुन्हा ए मध्ये आपण एखादे ब्लॉग बॉक्स बाउंड्री स्कॅन सेल म्हणून बाउंड्री स्कॅन सेलकडे पाहिले तर अर्थबद्ध योजना तर डावीकडून आपल्याकडे सिग्नल आहे चला त्याला कॉल करूया आणि उजव्या बाजूला सिग्नल आहे कॉल करा तर येथून खाली सिग्नल सिन असू शकते आणि वरुन एक सिग्नल आऊट असू शकते ही योजनाबद्ध आहे तर आपण डावीकडून उजवीकडे किंवा खालपासून वरुन डेटा हलवू शकतो आत काय आहे ते पाहू तेथे 2 फ्लिप फ्लॉप आहेत 2 मल्टीप्लेक्सर्स आहेत तर जेव्हा इनपुट डेटा चिपला दिलेला असतो तेव्हा मी तो थेट आत असलेल्या सर्किटरीत पाठवू इच्छितो तर उर्वरित भाग बायपास केला आहे सरळ बाहेर जाईल तर हे मोड 0 असल्यास ते नियंत्रित करते तर ही 0 निवडली जाईल तर ते बाहेर जाईल तर पाण्यातून साउथकडे जाण्यासाठी हे अनुसरण केले जाईल पाप कडून आपण मल्टीप्लेक्सरचे निम्न इनपुट निवडाल ते करेल पहिल्या फ्लिप फ्लॉपमध्ये संग्रहित आणि या फ्लिप फ्लॉपचे आउटपुट येथे जाईल तिथेही आहे मोड ज्या सिनमधून आपण त्यास हलवू शकता तर खालपासून उजवीकडे देखील एक आहे पथ परंतु आपण पाहू शकता तिकडे 2 फ्लिप फ्लॉप आहेत एक फ्लिप फ्लॉप शिफ्टिंगसाठी वापरला जातो तर इतर फ्लिप फ्लॉपचा वापर प्रत्यक्षात हस्तगत करण्यासाठी केला जातो कारण हे स्थलांतर चालू असताना पहा आपण कधीकधी खात्री करा की येथे डेटा बदलत नाही तर आपण हा डेटा येथे ठेवू शकता आणि त्या दरम्यान आपण काहीतरी बदलू शकता या फ्लिप फ्लॉपमध्ये दुसर्या फ्लिप फ्लॉपमध्ये काही बदल सुरू आहेत आणि हे येथे आहे बदलणार नाही तर साधारणपणे हे असे आहे की सीमा स्कॅन सेल कसा दिसतो आता मुळात ऑपरेशनचे 4 पद्धती आहेत सामान्य मोड M ० च्या बरोबरीने मोड म्हटले तर आउट आउटमध्ये जाईल मी म्हटलं आहे की मोड 0 आहे इन आउट मध्ये जाईल दुसरा मी म्हणालो इथे एक स्कॅन मोड आहे शिफ्ट डीआर 1 वर सेट केले आहे आणि क्लॉक डीआर सक्रिय केले आहे तर शिफ्ट डीआर म्हणजे 1 म्हणजे सिन असे म्हणतात निवडलेले आहे आणि क्लॉक डीआर सक्रिय केले आहे ज्याचा अर्थ असा आहे की येथे चूक संग्रहित आहे तर मी तयार करत आहे फ्लिप फ्लॉपची साखळी त्यानंतरच्या अशा अनेक बाउंड्री स्कॅन सेल्स जोडलेल्या आहेत इतर ते कनेक्ट झाल्यानंतर एक तर हे साऊट पुढच्याचा चूक येथे जाईल तर या स्कॅन मार्ग प्रमाणेच त्यांनी शिफ्ट रजिस्टर म्हणून साखळी घातली त्याच प्रकारे डिझाइन करा त्याला स्कॅन मोड असे म्हणतात आणि कॅप्चर मोडमध्ये शिफ्ट डीआर 0 आणि क्लोक डीआर बरोबर

शिफ्टडीआर बरोबर 0 म्हणजेच निवडलेले आहे आणि मी येथे संग्रहित करत आहे तर मी येथे सिन ची व्हॅल्यू साठवत आहे परंतु पिनच्या इनपुटवरून जे काही येत आहे ते मी कॅप्चर करीत आहे हे येथे संग्रहित करते याला कॅप्चर मोड म्हणतात तर QA मध्ये जातो आणि बाहेरही जाऊ शकतो एकतर किंवा QB द्वारे चालित आउटपुट मोडवर अवलंबून ते इथून किंवा येथून असू शकते परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे पकडले जात आहे अजून एक आहे मोड म्हणतात ज्याला क्यूए मूल्य सोडण्यासाठी क्यूए बाहेर जाऊ शकते हे देखील तेथे आहे ठीक आहे आता येथे आम्ही आपल्याला बाऊंड्री स्कॅनच्या 3 महत्त्वपूर्ण चाचणी पद्धती दर्शवित आहोत इतर पद्धती देखील आहेत एक्सेस्ट बायपास आणि इंटेंट आता एक्स्टेस्ट मोड आहे चिप्समधील परस्पर कनेक्शनची चाचणी घेण्यासाठी वापरले जाते एक वगळण्यासाठी बायपास मोड वापरला जातो चिप आणि पुढील एक जा आणि विशेष चिपची चाचणी करण्यासाठी इनटेस्टचा वापर केला जातो याचा अर्थ अंतर्गत तर्कशास्त्र आपण मूलभूत संकल्पना एकेक करून पाहूया बरं आकृती रेखाटल्यासारखे दिसते किंवा आकृती यासाठी खूपच लहान असू शकते आपण वाचण्यासाठी परंतु मी फक्त या चरणांचे स्पष्टीकरण देईन समजा फळ्यावर दोन चीप आहेत एक ही आहे आणि दुसरी चिप ही आहे तर टीडीआय टीडीओ मी काय करावे मी शिफ्टडीआर सक्रिय करतो तर काय शिफ्टडीआर कार्यान्वित झाल्यास होईल जर शिफ्टडीआर असेल तर आपण या आकृतीकडे पुन्हा एकदा पाहूया सक्रिय केले तर पाप येथेच आत प्रवेश करते जेणेकरून तेच घडते तर हे प्रत्यक्षात हे आहे स्कॅन मोड शिफ्टडीआर बरोबर 1 म्हणजे मी स्कॅन मोड पहात आहे तर पहिल्या चिपमध्ये आम्ही या स्कॅन मोडमध्ये आहोत या घोटाळ्याच्या मोडमध्ये असलेल्या सर्व बाऊंड्री स्कॅन फ्लिप फ्लॉप तर मी आता काय करतो शिफ्टडीआर मोडमध्ये सेट केल्यावर आम्ही टीडीआयला क्रमशः बिट्स लावतो तरहे बिट्स या शिफ्ट रजिस्टरद्वारे क्रमशः हलविले जातील आणि ते या स्कॅनपर्यंत पेशी पोचतील समजा मला येथे परस्परसंबंधांपैकी एक चाचणी घ्यायचा आहे म्हणून मी या सीमा स्कॅन फ्लिप फ्लॉपपर्यंत येईपर्यंत मी प्रतीक्षा करीत आहे तर मी बरेच अर्ज करतो म्हणून हे पूर्ण झाल्यानंतर मी डीआर वर एक अपडेट करतो अपडेट म्हणजे डेटा होता ते होते येथे या फ्लिप फ्लॉपवर ते पुढील फ्लिप फ्लॉपवर जाईल आणि उपलब्ध होईल याचा अर्थ असा आहे की मी आता जे काही हलवित आहे ते डेटा आउटपुट पिनवर उपलब्ध असेल आणि कॅप्चर डीआर म्हणजे जे काही या ओळीवर येत आहे ते चिप 2 आहे चिप 2 असेल पहिल्या फ्लिप फ्लॉपमध्ये तो कॅप्चर करत आहे तर आता आपण काय करीत आहात ते पहा आम्ही काय म्हणत आहोत येथे जे काही बिट हलविण्यात आले आहे ते मी दुसर्या चिपकडे हलवित आहे मी आहे ते येथे पकडत आहे नंतर कॅप्चर केल्यानंतर मी चिप 2 शिफ्ट मोडमध्ये कॉन्फिगर करत आहे पुन्हा स्कॅन मोड आणि पुन्हा घड्याळ लागू करा जेणेकरून पकडलेला हा बिट मिळेल अनुक्रमे टीडीओ पिनमधून बाहेर पडले तर जर हा परस्पर संबंध दोषपूर्ण असेल तर काय मी बदलत आहे आणि बीट नमुना जो बाहेर येत आहे भिन्न असेल तर या बिट नमुन्यांची वैधता तपासून मी हे सत्यापित करू शकतो की नाही परस्पर कनेक्शन योग्यरित्या कार्य करीत आहे की नाही बहुविधांसाठी समान गोष्ट केली जाऊ शकते एकत्र एकमेकांना जोडणे तर मी एकत्रित अशा अनेक पॅटर्न मिळवू शकतो आणि शिफ्ट एकत्र करू शकतो हा एक्टेस्ट मोड आहे नंतर बायपास मोड येईल बायपास मोड बर्यापैकी सोपा आहे तेथे एक बायपास नोंदणी आहे मी नमूद केले आहे आता बायपास रजिस्टर फक्त एक फ्लिप फ्लॉप आहे ते 1 बिट रजिस्टर आहे मध्ये मी टीडीआयमध्ये जे काही खाल्ले आहे ते बायपास मोड आहे ते सीमा स्कॅनवर जात नाही पेशी हे थेट या 1 बिट फ्लिप फ्लॉपवर येते आणि जेव्हा घड्याळ येते तेव्हा 1 बिट विलंबानंतर ते टीडीओकडे येते तर मला काय म्हणायचे आहे जे येथे आपल्या शिफ्टिंगला जे काही बिट करते ते विशिष्ट चिप त्यास बायपास करणार आहे आणि ते लगेचच टीडीओकडे पाठवितील तर ते जाऊ शकते पुढील चिप विशिष्ट चिप वगळण्यासाठी बायपास चा वापर केला जातो आणि शेवटी आपण हे वापरून चाचणी मोडकडे पाहू आपण अंतर्गत लॉजिकची तपासणी करू शकतो तर एक्सेस्टच्या तुलनेत येथे संकल्पना अगदी समान आहे कारण पहिल्या चरणात आम्ही चिप शिफ्टडीआर मोडमध्ये कॉन्फिगर करतो जेणेकरुन आम्ही जे काही टीडीआयद्वारे खायला देतो ते होईल स्थलांतरित व्हा परंतु आपण पहा आम्ही ते येथे हलवतो मी येथे दर्शवित आहे परंतु ते स्थानांतरित होईल एक बिंदू पर्यंत जेणेकरून अंतर्गत लॉजिकसाठी सर्व इनपुट लागू केले जातील तर एकदा लागू आपण अपडेट डीआर वर जा म्हणजे पहिल्या फ्लिप फ्लॉपमध्ये जे काही मिळेल ते म्हणजे दुसर्या फ्लिप फ्लॉपमध्ये जतन केले आणि आता ते अंतर्गत लॉजिकला इनपुट म्हणून उपलब्ध असतील तर आता अंतर्गत लॉजिक लागू केलेल्या इनपुटवर आधारित काही गणना करेल आणि गणना झाल्यानंतर आपण कॅप्चर डीआर सिग्नल सक्रिय करा तर आऊटपुट मिळेल सीमा पेशींच्या पहिल्या फ्लिप फ्लॉपवर कब्जा केला नंतर पुन्हा आपण कॉन्फिगर केले शिफ्टडीआर मोड आणि त्यांना अनुक्रमे बाहेर हलवा म्हणून अनुक्रमिक सर्किट चाचणी करण्यासाठी स्कॅन करण्यासाठी या स्कॅन मार्ग दृष्टिकोनासारखेच आहे आमच्या चाचणी डेटामध्ये असे आहे आम्ही यासारखे स्कॅन करतो आता येथे पुन्हा हे आवश्यक नाही आम्ही या सर्वांमध्ये स्कॅन करीत आहोत आपण स्कॅन करीत असलेल्या त्यापैकी एक भाग असू शकेल आणि मला एक गोष्ट द्या मला त्या रॅपर डायग्राम वर परत जाऊया येथे आपण पाहिले आपण पाहू येथे बाउंड्री स्कॅन सेल व्यतिरिक्त स्कॅन इन आणि स्कॅन आउट देखील केले जाऊ शकते या अंतर्गत लॉजिकसाठी पिन करा म्हणूनच आपण जे जे डेटा देऊ शकता त्याचा आहार देखील आहे या अंतर्गत लॉजिकच्या आपल्या स्कॅनमध्ये थेट जा आणि जे काही येत आहे ते तपासा ते बाहेर जाऊ शकते आणि टीडीओ वर उपलब्ध असेल तर हा मोड तिथे आहे तर तसे नाही की आपण असे म्हणत आहात की अंतर्गतपणे आपण कोणताही स्कॅन मार्ग वापरू शकत नाही जो आपण वापरू शकता तर हे संयोजनासारखे आहे तर आपण पुढे जाऊया तर तुम्ही पाहत आहात की या सर्व चाचणी चा वापर करुन पहिल्या रचनेमध्ये आपण कोणत्या प्रकारचे बोर्ड पातळी मिळवू शकता त्या पद्धती आपण तपासू शकता बोर्डवरील वैयक्तिक चिप्स आपण अगदी दरम्यानच्या इंटरकनेक्शनची चाचणी घेऊ शकता तर सारांश करण्यासाठी JTAG 1149 1 मानक या दृष्टीने बरेच यशस्वी झाले आहे आपण आज आपण पहात असलेल्या बहुतेक चिप्स वापरल्या गेल्या आहेत त्यांच्याकडे हा मानक आहे अंगभूत आणि मी म्हटल्याप्रमाणे ते इतर अनुप्रयोगांसाठी देखील वापरतात जे त्याकडे आहेत मी प्रोग्रामिंग बिट फायली डाउनलोड करणे असे म्हटले त्यासारखे चाचणी करण्यासारखे काही नाही एफपीजीए बोर्ड आता हे JTAG 1149 1 मानक हे ए मध्ये देखील वाढविले गेले आहेलॉग बाउंड्री स्कॅन आवृत्ती चाचणी यासारखे भिन्न मार्ग मानक जे सर्किटला अनुरूप संकेत देखील अनुमती देते हे वापरले जाऊ शकते मिक्स सिग्नल प्रकारच्या चिप्सची चाचणी घेण्यासाठी जिथे डिजिटल आणि अॅनालॉग घटक दोन्ही सहभागी आहेत आणि इतर गोष्ट जी आपल्याला माहिती आहे की आज आपण हलवित आहोत जवळजवळ आम्ही आधीच हलवले आहे आपण म्हणू शकता चिप डिझाईन्सवरील सिस्टम नावाच्या एखाद्या गोष्टीकडे ते आज नाही आधी आम्ही बोर्डवरील चिप्सबद्दल बोलत आहोत आता व्हीएलएसआय चीप खूपच कमी झाली आहे आता बोर्डांवरील त्या सर्व चिप्स आज एकाच चिपमध्ये पिळल्या जाऊ शकतात तर जे काही आधी वेगळी चिप होती माझ्या चिपच्या आत कोर असे काहीतरी असेल आता माझे चिपमध्ये एकाधिक कोर असतील तर आमच्याकडे बोर्ड स्तरावरील चाचणीसाठी जे काही आवश्यक आहे आमच्याकडे आता समान प्रकारचे आहे कोर सापेक्ष चाचणीची आवश्यकता परंतु एका चिप मल्टिपल कोर्सच्या आत काही कोर कदाचित हे इतर काही डिझाइनरांकडून घेतले गेले असेल ते कदाचित माझे डिझाइन असूच शकत नाही मला पाहिजे आहे कोर एकत्रीकरण चाचणी करण्यासाठी तर हे पी 1500 असे एक मानक आहे हे यासाठी आहे चिप प्रणाली वर चिप डिझाईन्सवरील सध्याच्या सिस्टमसाठी देखील हे बरेच लोकप्रिय आहे आयईईई मानक देखील जे देखील वापरले जातात म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे बोर्डवरील चिप्स एका चिपवरील एकाधिक कोरमध्ये हलविल्या गेल्या आहेत आणि आम्ही अगदी अशाच संकल्पना वापरतो तर मला असे वाटते की या लेखाच्या शेवटी आपण आहोत तर या पुढील काही व्याख्यानांमध्ये आपण आत्म चाचणी अंगभूत असे काहीतरी पाहत आहोत जे तंत्र जेथे एक चिप स्वतः परीक्षण करू शकते आपण योग्य विचार करू शकता हीच सर्वात चांगली गोष्ट आहे परंतु अशा काही अडचणी आहेत ज्या आपण पाहूया परंतु आज मला वाटते की हे सर्व आहे